आज आपण काही निष्कर्षांवर पोहचण्यासाठी मानस शास्त्रज्ञांनी अवलंबलेल्या पद्धतीचा मुद्दा हाती घेणार आहोत शेवटी सर्व वर्तणूकविषयी अभ्यास काही विशिष्ट निष्कर्षांसह पुढे येतात एकदा आपल्याला लक्षात आले की तेथे निष्कर्षांची प्रतिकृती आहे लोक त्यांचा सिद्धांत बनवतात तर आपण सुरुवातीला गृहितक बनवलेले आणि एकदा आपल्याला समजले की ते गृहीतक वारंवार सिद्ध होत आहे तेंव्हा ते गृहीतक सिद्धांतात रूपांतरित होते तर तुम्हाला दुसर्या आठवड्यातील सत्रात मिळणार्या सर्व प्रमुख संकल्पना ज्यांची एक किंवा दुसरी पद्धत वापरुन तपासणी केली गेली आहे त्याची आपण आज चर्चा करणार आहोत तर आज आपण काय करणार आहोत तर एक एक करून आपण मानस शास्त्रात वापरल्या जाणार्या महत्त्वपूर्ण पद्धती किंवा प्रमुख पद्धती पाहणार आहोत आणि एकदा आपल्याला कोणत्या पध्द्ती आहेत हे पूर्णतः समजले की आपण त्यांची तुलना करत पुढे जाऊ त्या प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि मर्यादा काय आहेत हे पाहू तर ऑब्झर्वेशन मेथड ही पहिली पद्धत आहे नावा प्रमाणेच आपल्याला समजू शकते की निरीक्षण असे सूचित करते की मुळात तेथे एक निरीक्षक असतो जो एखाद्या व्यक्ति किंवा घटनेकडे पहात असतो तर आपण समजू शकता की या पद्धतीच्या दोन विस्तृत श्रेणी असू शकतात एक जेथे निरीक्षक प्रक्रियेत भाग घेतो म्हणून निरीक्षक तो किंवा ती ज्या समूहाचे निरीक्षण करीत आहे त्या समूहाशी थेट संपर्क साधतो याला पार्टीसिपंट ऑब्झर्वेशन म्हणतात जेव्हा आपण ग्रुप थेरपीमध्ये जसे एखाद्या खेळात भाग घेतो तेव्हा आपण गटाचा भाग बनतो आणि निरीक्षण करतो तेंव्हा अशा प्रकारची निरीक्षणे महत्त्वपूर्ण असतात त्यास पार्टीसिपंट ऑब्झर्वेशन म्हणतात दुसर्या प्रकारच्या निरीक्षणास नॉन पार्टीसिपंट ऑब्झर्वेशन असे म्हणतात नॉन पार्टीसिपंट निरीक्षणात निरीक्षक मुळात तो किंवा ती निरीक्षण करत असलेल्या गटाशी थेट संपर्कात नसतो मुळात आपणास असे क्लिनिकल सेटअप मध्ये आढळेल जिथे नेहमीच एक मार्गी काच असतो आणि काचेच्या बाजूला एक गट असतो तर निरीक्षक काचेच्या मागे असतो तो समूह निरीक्षकमानसशास्त्रज्ञास पाहू शकत नाही परंतु निरीक्षकमानसशास्त्रज्ञ हा गट पाहू शकतो हे आपणास मुख्यतः क्लिनिकल सेट अप मध्ये पाहायला मिळते तसेच शैक्षणिक संरचनेत काही वेळा औद्योगिक संरचनेत सामाजिक समुदायात आणि इतर संरचनेत आपण नॉन पार्टीसिपंट मेथड पाहू शकतो आता निरीक्षणाच्या पद्धतीची इतर रूपे यालाच नॅचरॅलिस्टिक ऑब्झर्वेशन असे म्हणतात तर् पुन्हा परि भाषेने सुचविल्या प्रमाणे हा प्राणी किंवा मानवी व्यवस्थेचा नैसर्गिक संरचनेमध्येकेलेला वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास आहे प्राण्याच्या नैसर्गिक वस्ती तील त्या प्राण्याचे वर्तन समजून घेण्यासाठी आपण एखाद्या प्राण्याला प्रयोग शाळेत आणू शकत नाही तर आपण अधिवासात अडथळा आणू शकत नाही मग अशा परिस्थितीत केवळ एक पर्याय बाकी आहे तो म्हणजे आपण निरीक्षक म्हणून सभोवतालच्या नैसर्गिक प्रदेशात जावुन निरीक्षण करु शकतो दुसरे कंट्रोलड ऑब्झर्वेशन आहे जेथे निरीक्षक प्रयोग शाळेच्या नियंत्रित स्थितीत वर्तन पाहतो बंडुरा यांचे बोबो डॉल चे उदाहरण हे कंट्रोलड ऑब्झर्वेशनचे अतिशय प्रसिद्ध उदाहरण आहे निरीक्षणाचे आणखी एक स्वरूप आहे ज्याला सब्जेक्टिव ऑब्झर्वेशन म्हटले जाते या पद्धतीत प्रयोग कर्ता किंवा निरीक्षक काळजीपूर्वक स्वत चे विचार व भावना तपासून घेतात व त्याचा अहवाल बनवतात त्या प्रयोग प्रक्रियेत भाग घेत आहात आपण काळजीपूर्वक आपल्या स्वतःच्या विचारांवर आणि भावनांकडे पुन्हा पहातो आणि त्याचा अहवाल बनवतो आता मानसशास्त्रज्ञ तो अहवाल तपासून घेतील आणि ही सब्जेक्टिव ऑब्झर्वेशन मेथड आहे दुसरी महत्वाची पद्धत केस स्टडी मेथड आहे जी आपणास सहसा दोन्ही संस्थात्मक वागणुकीच्या क्षेत्रांमध्ये आणि नैदानिक मानस शास्त्रात वापरलेली आढळते ही एक अशी पद्धत आहे जिथे एका व्यक्तीचे किंवा एखाद्या व्यक्तीच्या समूहाचे प्रखर वर्णन आणि विश्लेषण केले जाते तर येथे एकच प्रकरण आणि आपण त्याचे प्रदीर्घ विश्लेषण करतो त्याचे वर्णन करतो त्याचा अर्थ लावतो आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वेक्षण ही एक अतिशय लोकप्रिय पद्धत आहे तो मुळात एक प्रकारचा विस्तृत आणि व्यापक अभ्यास आहे जो विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी तयार केला जातो जसे जर आपल्याकडे प्रश्नावली आहे गोष्टींचा संच आहे जो वर्तना तील विशिष्ट बाबी संबंधी अतिशय विशिष्ट माहिती मिळविण्याचा हेतू बनवला आहे किंवा जेव्हा आपण माहिती गोळा करण्यासाठी काही निवडलेल्या लोकांच्या गटाकडून मुलाखती घेत असाल आणि नंतर त्याचे विश्लेषण करता तेंव्हा आपण विशिष्ट प्रकारच्या निष्कर्षांसाह पुढे येता जसे की या प्रकारे लोक विचार करतात या प्रकारे लोक या दिलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करतात हे सर्वेक्षण अहवाल आहेत आपल्याला मानस शास्त्रात आढळणारे एक अतिशय लोकप्रिय प्रकारचे संशोधन म्हणजे को रिलेशन रिसर्च या प्रकारचे तंत्र मुळात दोन किंवा त्यापेक्षा जास्त चल यांच्यातील संबंधांच्या नैसर्गिक घटकावर आधारित असते कोणत्याही दोन गोष्टी ज्या नैसर्गिक क्रमाने एकमेकांशी संबंधित आहेत आता असे घडते की अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण सहजपणे ओळखू शकता की त्या दोन्हीमध्ये नैसर्गिक संबंध आहे उदाहरणार्थ जर आपल्याकडे पावसाळ्यात मेघगर्जनेचा आवाज आणि विजेचाचा प्रभाव आहे तर आपण खूप सहजपणे सहसंबंध जोडू शकतो की जर एक्स झाले असेल तर वाय होणार आहे तर आपण प्रथम प्रकाश पाहतो आणि नंतर काही वेळाने आवाज ऐकू येतो आणि आपणास हे समजते की या दोन गोष्टी परस्पर संबंधित आहेत त्या एकाच प्रक्रियेचा परिणाम आहेत कारण प्रकाश वेगाने प्रवास करतो म्हणून आपणास प्रथम प्रकाश दिसतो आणि नंतर थोड्या वेळाने आवाज ऐकू येतो आता हा एक नैसर्गिक संबंध आहे मानस शास्त्रात एक मोठी समस्या अशी आहे की येथे काही विशिष्ट अंतर्भूत संबंध आहेत ज्यांचा उलगडा करणे आवश्यक आहे तर काय होते मानसशास्त्रज्ञ को रिलेशन रिसर्च वापरतात ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टींमधील संबंध शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात तर आपल्याकडे कॉन्टीफाईड कन्स्टृक्ट आहे उदाहरणार्थ सर्वात सोपे उदाहरण असे असू शकते की जर आपण अत्यंत हुशार आहात तर आपले शैक्षणिक गुण याशी जुळले पाहिजे जर तुम्ही खूप हुशार व्यक्ती असाल तर काही विषयांमधील तुमचे गुण खूप जास्त असले पाहिजे तर हा परस्परसंबंध आहे जर एक्स उच्च असेल तर वाय देखील उच्च असणार आहे अशा प्रकारच्या संबंधास पॉजिटिव को रिलेशन असे म्हणतात जर एका चलामध्ये वाढ झाली असेल तर दुसर्या चलात देखील वाढ होणार तर उलट देखील असू शकते उदाहरणार्थ जे विद्यार्थी खूप अभ्यासू आहेत ते क्रीडा क्षेत्रात जात नाहीत हे निरीक्षण आहे जर एखादी गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होते म्हणूनच जर शैक्षणिक क्रिया कला मध्ये आपली व्यस्तता वाढत असेल तर आपण क्रीडा क्षेत्रातील क्रियाकलाप कमी करत आहात तर एका चलाची वाढ ही दुसर्या चला मधील घटीशी निगडीत असते त्याला निगेटिव्ह को रिलेशन म्हणतात आणि तिसरी शक्यता अशी आहे की आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दोन संरचना एकमेकांशी बिलकुल संबंधित नाहीत उदाहरणार्थ जर मी वसतिगृहात रहात असेल आणि माझ्या निवास स्थानामध्ये माझ्या वसतिगृहामध्ये तेथे आवारात जर 7 कुत्री असतील आणि ते सायंकाळी भुंकत असतील आणि माझ्या लक्षात आले की सायंकाळ झाली आहे तेव्हा मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो आता मी ज्या पुस्तकांचा मजकुराचा संदर्भ घेत आहे त्यातील माझी एकाग्रता आणि त्याच वेळी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आहे परंतु यात काही संबंध नाही तर आदर्श पणे काय घडले पाहिजे ज्या गोष्टी वेगळ्या केल्या जातात ज्या गोष्टींचा संबंध नसतो आणि जेव्हा आपण सह संबंध मोजता या संबंधाची गणना करण्यासाठी सांख्यिकीय तंत्र वापरता तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की या दोन गोष्टी विभाजित केल्या गेल्या पाहिजेत हे दोघांमधील झिरो को रिलेशन असावे अर्थातच एक्सपेरिमेंटेशन ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे आता एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये काय घडते तर त्यामध्ये काही विशिष्ट परिस्थिती आहेत ज्या आयोजित आणि नियंत्रित केल्या जातात अनुमान काढण्यासाठी फक्त एका चलाला हेतुपुरस्सर हाताळले जाते जेणेकरून आपण विस्तृत विश्लेषण करू शकता तर काय होते लोक एक गट घेतात ज्याला ते एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणतात आणि ते दुसरा गट घेतात ज्याला ते कंट्रोल ग्रुप म्हणतात सामान्यत एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये काय घडते हा पहिला गट एक्सपेरिमेंटल ग्रुप चलांमधील बदल दर्शवतो आणि ही चले थोड्या वेळाने पुढे येतील त्यांना इंडिपेंडेंट व्हॅरिएबल्स म्हणतात उदाहरणार्थ मी विशिष्ट वेळेत घेतलेल्या कार्यावर बुद्धिमत्तेचा परिणामाचा आणि नंतर त्या विशिष्ट कार्यावरील प्रतिसादाच्या अचूक तेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत असेल आता काय होईल या दोन गोष्टी घेतलेला वेळ आणि अचूकता ते डिपेंडंट व्हॅरिएबल बनतात आणि माझी बुद्धिमत्ता इंडिपेंडेंट व्हॅरिएबल आहे तर या चलाचा त्या चलावरील प्रभाव हे एक्सपेरिमेंटल रिसर्चच्या बाबतीत केले जाते आणि जेंव्हा आपल्याकडे दोन गट असतात तेंव्हा एक गट जो इंडिपेंडेंट व्हॅरिएबल मधील बदल दर्शवतो त्याला एक्सपेरिमेंटल ग्रुप म्हणतात दुसरा गट जिथे इंडिपेंडेंट व्हॅरिएबल मध्ये कोणताही बदल होत नाहीत त्याला कंट्रोलड ग्रुप म्हणतात आणि आपण जे पहात आहात ते म्हणजे मुळात पहिल्या आणि दुसर्या गटाच्या एक्सपेरिमेंटल आणि कंट्रोलड ग्रुप यांच्या कार्यात फरक आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये हेच केले जाते आता प्रयोग शाळेतील प्रयोगांमध्ये काय होते आपल्याकडे नियंत्रित वातावरण आहे परंतु अशा काही घटना असू शकतात जिथे आपण पर्यावरणावर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकता पण ते कार्य प्रयोग शाळेच्या संरचनेत शक्य नाही परंतु एक्सपेरिमेंटल मेथड मुळात आपल्याला अचूक आणि वस्तुनिष्ठ मोजमाप देते आणि दुसरे म्हणजे संशोधकाचे स्थान वेळ परिस्थिती आणि सहभागींवर अधिक नियंत्रण असते तसेच या प्रयोगाची प्रक्रिया सहसा खूप प्रमाणित केलेली असते म्हणून एक्सपेरिमेंटल मेथड ही मुळात आपल्या संशोधनातून निष्कर्ष काढण्याची सर्वात मजबूत पद्धत आहे येथे फील्ड एक्सपेरिमेंट देखील होऊ शकतात तर फील्ड एक्सपेरिमेंट हे अशा प्रकारचे प्रयोग आहेत जे सहभागींच्या नैसर्गिक वातावरणात आयोजित केले जातात जिथे परिस्थिती कृत्रिमरीत्या तयार केली जाते तर ज्या परिस्थितीत एखादा व्यक्ति अनुभव घेतो त्यांना कृत्रिमरीत्या तेथे प्रेरित केले जाते परंतु सहभागी नैसर्गिक वस्ती तून काढला जात नाही प्रयोग शाळेच्या केंद्रात आणला जात नाही आता येथे देखील प्रयोग कर्ता मुळात स्वतंत्र चलांमध्ये फेरफार करतो परंतु ही फेरफार वास्तविक जीवन संरचनेत केली जाते आणि प्रयोगकर्त्याकडे काही विशिष्ट बाह्य चलांवर वास्तविक नियंत्रण नसते तर हे असे चल आहेत ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही आपण स्वतंत्र चलांचा विचार करू शकता आपण आपल्या डिपेंडंट चलांची योजना आखू शकता आपण असे गृहीत धरु शकता की इनडिपेंडंट आणि डिपेंडंट चल यांच्यात एक संबंध आहे पण नंतर तेथे असे काही इतर प्रकारचे चल असू शकतात ज्यास बाह्य चल म्हणतात ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते आता इनडिपेंडंट चले ही मुळात प्रयोगात भिन्न अशी परिस्थिती असते डिपेंडंट चले हे मुळात इनडिपेंडंट चलांमधिल बदलाचा एक परिणाम म्हणून होणारे बदल असतात आणि मग आपल्याकडे इंटरव्हेनिंग चले बाह्य चले आहेत हे ते चले आहेत जे इनडिपेंडंट आणि डिपेंडंट चले यांच्यातील संबंधांवर परिणाम करतात आणि जर आपण त्यांचा अंदाज लावू शकत असाल तर नक्कीच ते नियंत्रित ठेवण्याच्या काही पद्धती आहेत आणि अशीही शक्यता आहे की अशी काही विशिष्ट चले असू शकतात ज्यांचा आपण अंदाज लावलेला नसतो पण नंतर त्यांचा या संबंधांवर परिणाम होतो आपण स्क्रीनवर पाहू शकता इनडिपेंडंट चल ज्यासाठी IV लिहिले आहे आणि डिपेंडंट चल ज्यासाठी DV लिहिले आहे आपणास असेही काही चले आढळतील जे मुळात कुठेतरी इनडिपेंडंट आणि डिपेंडंट चले यांच्यातील संबंधांवर जोरदार परिणाम करतात या संबंधांचा एक प्रकार म्हणजे मेडीटेशन परिणाम होय तर मेडीटेशन म्हणजे आपल्याला येथे MV म्हणून लिहिलेले दिसते इनडिपेंडंट चल डिपेंडंट चलावर प्रभाव पाडते आणि ते मेडीटेशन चला मधून जाते दुसर्या प्रकारचा प्रभाव हा मॉडरेशन प्रभाव म्हणून ओळखला जातो जिथे इनडिपेंडंट चल डिपेंडंट चलावर परिणाम करते परंतु त्याचबरोबर इतर काही घटक देखील इनडिपेंडंट आणि डिपेंडंट चले यांच्यातील संबंधांवर परिणाम करतात याला मॉडरेशन प्रभाव म्हणतात हा मानस शास्त्रीय अभ्यासक्रम असल्यामुळे मी मेडीटेशन आणि मॉडरेशन परिणामाच्या तपशीलात जाणार नाही परंतु आपल्याला इंडिपेंडंट आणि बाह्य चले the independent the dependent and the extraneous variables यांना व्यापक पणे समजून घ्यायचे आहे आपण आपल्या विश्लेषनाच्या हेतु साठी चलांचा एक समूह म्हणून मेडीटेशन चल किंवा मॉडरेशन चल विचारात घेऊ शकता तर चले मुळात त्या संकल्पना असतात ज्या परिमाणीत केल्या जातात त्यांना भिन्न मूल्ये दिली जातात आणि आपण संख्यांच्या संदर्भात वापरलेल्या चलांना कंटिन्युअस किंवा डिसक्रीट चले म्हणून देखील समजले जाते तर जी चले मुळात एका विशिष्ट श्रेणीत कोणतेही संख्यात्मक मूल्य म्हणून गृहीत धरले जातात त्यांना कंटिन्युअस चल असे म्हणतात उदाहरणार्थ जर आपण एखाद्या मोजपट्टी कडे पाहिले तर आपल्याला तेथे दोन बिन्दु आढळतील समजा 0 1 2 3 परंतु 0 आणि 1 दरम्यान देखील तुम्हाला त्या मोजपट्टीवर दहा वेगवेगळ्या रेषा सापडतील तर तेथे सातत्य आहे आणि आपल्याला माहित असलेल्या रेषांमध्ये समान अंतर आहे वास्तविक आयुष्यात उदाहरणार्थ वय हे कंटिन्युअस चल आहे तसेच येथे काही डिसक्रीट चले आहेत डिसक्रीट म्हणजे अशी चले आहेत ज्यासाठी वैयक्तिक मूल्य केवळ विशिष्ट अंतरासह श्रेणीवर दिसतात आणि अंतर खूप वेगळे असते उदाहरणार्थ आपण लोकसंख्या शास्त्रीय तपशील संकलित करीत आहोत आणि आपण एखाद्यास विचाराल की आपल्या कुटुंबात किती सदस्य आहेत किंवा आपण एखाद्याला विचारले की आपल्याकडे किती मुले आहेत संख्या भिन्न असेल आणि हे मुळात डिसक्रीट चल असेल आता आपण आपल्या चर्चा केलेल्या पद्धतींकडे परत येऊ जर आपण या पद्धतीचे फायदे आणि मर्यादांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर - को रिलेशन मेथड मध्ये एक सौंदर्य आहे ही पद्धत चलांमधील संबंध स्पष्ट करते जो सहसा इतर पद्धती वापरुन तपासला जाऊ शकत नाही ही आपल्याला वर्तनाचा अंदाज घेण्याची परवानगी देते सह संबंध संशोधनाची मर्यादा ही वस्तुस्थिती आहे की हे आपल्याला संबंधांचे कारण आणि परिणामाविषयी निष्कर्ष काढण्याची परवानगी देत नाही हे यामुळे घडले आहे किंवा घडले नाही असा अंदाज बांधता येत नाही आपण फक्त एवढेच म्हणू शकतो की या दोघांमध्ये संबंध आहे दुसरीकडे एक्सपेरिमेंटल मेथडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात चलांचे काटेकोर नियंत्रण असते आणि आपण कारण आणि परिणामाच्या संबंधा बद्दल निष्कर्ष काढू शकता को रिलेशन मेथड मध्ये जे गहाळ आहे ते आपण एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये करू शकता अर्थात एक्सपेरिमेंटल मेथडची प्रमुख मर्यादा म्हणजे संरचनेतील कृत्रिमता होय आणि आपण संरचनेत बदल केल्यास ते वर्तनावरपरिणाम करेल दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनपेक्षित आणि अनियंत्रित चले कधी कधी परिणामात गोंधळ निर्माण करतात आणि गोंधळात टाकणार्या चलाचा प्रभावावर मात करणे हे पुन्हा एक्सपेरिमेंटल मेथड समोर एक मोठे आव्हान आहे आपण नॅचरॅलिस्टिक ऑब्झर्वेशनची चर्चा केली आहे त्यांचा मोठा फायदा आहे हे आपल्याला वर्तणुकीशी संबंधित प्रत्यक्ष माहिती प्रदान करते आणि ती अधिक अचूक असण्याची शक्यता आहे परंतु समस्या अशी आहे की काही वेळा निरीक्षकाची उपस्थिती वर्तनावर परिणाम करू शकते दुसरे म्हणजे निरीक्षकात पूर्वग्रह दूषित असतो आणि कदाचित त्याचा एखादा काढत असलेल्या अनुमानवर प्रभाव पडतो आणि निरीक्षणास अन्य संरचनेमध्ये आणि अन्य सहभागींकडे इतर विषयांत सामान्यीकरण केले जाऊ शकते की नाही हे अस्पष्ट आहे ही पुन्हा नॅचरॅलिस्टिक ऑब्झर्वेशनची मोठी मर्यादा आहे सर्वेक्षणाचा मोठा फायदा आहे आपण अधिक नैसर्गिक उत्स्फूर्त आणि विविध शैलीमध्ये वर्तना कडे पाहतो याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो मोठ्या प्रमाणात माहिती एकत्रित करण्यास सक्षम करतो आणि सर्व साधारणपणे हे सर्व पद्धतींपेक्षा कमी महाग आहे परंतु आपल्याकडे प्रचंड माहिती आहे आणि आपण त्यातून अनुमान काढू शकता अर्थात सर्वेक्षणातील तंत्रासह काही समस्या आहेत जसे की नमुना निवडी तील पूर्वग्रह दूषितता कधीकधी निकालास असममित बनवू शकते जर आपण आपला नमुना योग्य रित्या लोकसंख्येच्या प्रतिनिधीत्वानुसार निवडला नसेल तर कदाचित आपले निष्कर्ष खूप पक्षपाती असतील दुसरे आपण विशिष्ट प्रश्न वापरत आहात त्यामुळे जर तुम्ही निकृष्ट प्रश्न तयार केले तर त्याचा परिणाम असा होईल की आपल्याकडे संदिग्ध प्रकारची उत्तरे येऊ शकतात आणि म्हणूनच अचूकतही ही सहभागींची क्षमता आणि इच्छाशक्ति दोन्ही तसेच आपण आपल्या सर्वेक्षणात वापरत असलेल्या साधनांची रचना किती चांगली आहे यावर अवलंबून असते केस स्टडीज अर्थातच त्यांचाही फायदा आहे त्यातून विस्तृत तपशीलवार माहिती उत्पन्न होते आपण एखाद्या व्यक्तिंची गटाची घटनेची किंवा समुदायाची सखोल चौकशी करू शकता आपल्याकडे समृद्ध गुणात्मक माहिती देखील आहे ज्यास खूप उच्च पर्यावरणीय वैधता आहे तर केस स्टडीचे ते सर्व फायदे आहेत आता मर्यादा अशी आहे की आपण प्रत्यक्षात प्रतिनिधींच्या नमुन्याकडे येऊ शकत नाही कारण आपण एका व्यक्ती कडे किंवा एखाद्या व्यक्तींच्या छोट्या समुहाकडे आला आहात आपण नमुने दर्शवत नाही त्यामुळे सामान्यत सामान्यीकरण ही एक मोठी समस्या आहे तसेच हे खूप वेळ खाऊ आहे कधीकधी खूप महागडे आहे आणि पुन्हा निरीक्षकाचा पूर्व गृह दूषित पणा केस स्टडीजच्या निकालावर परिणाम करू शकतो मानसशास्त्रज्ञ वापरत असलेल्या साधनांच्या संदर्भात मुलाखत जी असंरचित स्वरूपाची असू शकते ती संरचित स्वरूपाची असू शकते तर मुलाखतींच्या असंरचित स्वरूपात आपण अनौपचारिक मुलाखतीसह पुढे जाल जिथे आपल्याकडे कोणतेही निश्चित प्रश्न नाहीत आपण संबंधित असल्याचे मानता असे विषय आणि मुद्दे मांडण्याची संधी आपल्याला असते आपण त्यांना एका मार्गाने विचारू शकता आणि यामुळे विश्लेषनासाठी खूप समृद्ध गुणात्मक माहिती मिळते आपल्याकडे स्ट्रकचर्ड इंटरव्हीव पर्याय आहे जो आपण औपचारिक संरचनेत घेतो जिथे आपण आपले प्रश्न पूर्वीच तयार केलेले असतात तर आपल्याकडे प्रश्नांचा पूर्वनिश्चित सेट आहे आणि आपण प्रत्येक सहभागीला विचारणारे प्रश्न समान आहेत म्हणून आपण प्रश्न बदलत नाही मुलाखत घेणारा नक्कीच मुलाखत देणार्याशी आपली भूमिका आणि सामाजिक अंतर कायम ठेवतो आणि मुलाखतीत पुढे जातो ही सर्व साधने आता लोकप्रिय झाली आहेत आणि आपल्याला ती वापरत असल्याचे आढळेल प्रश्नावली अतिशय लोकप्रिय पणे वापरल्या जातात त्या एकतर समोरासमोर विचारून घेतल्या जाऊ शकतात दूरध्वनी द्वारे विचारून घेतल्या जाऊ शकतात ते पोस्टद्वारेही पाठवल्या जाऊ शकतात प्रश्न सहसा ओपन एन्ड असू शकतात किंवा ते टाइट्लि स्ट्रकचर्ड रचना असू शकतात आपल्याकडे दिलेल्या पर्यायांतून उत्तरे निवडन्याचा पर्याय असु शकतो किंवा आपल्याकडे प्रश्नांची निवड करण्याचा पर्याय असतो कोणते प्रश्न महत्वाचे आहेत कारण आपणास पक्षपातीपणा अस्पष्टतेपासूनमुक्ती मिळवायची आहे आणि आपण सहभागी च्या प्रतिसादा साठी गुन्हा करू इच्छित नाही तर पुन्हा प्रश्नावली एक अतिशय लोकप्रिय साधन आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला मानस शास्त्रात इतर अनेक उपकरणे वापरलेले आढळतात आजकाल संगणकाच्या सहायाने घेतल्या जाणार्या चाचण्या आहेत मेमरी ड्रम टॅचिस्टोस्कोप मुलर लायर उपकरण सारखी जुनी उपकरणे आहेत पारंपारिक विभाग प्रयोग शाळांमध्ये उपकरणाची संपूर्ण श्रेणी असेल आपणास असे बरेच उपकरणे सापडतील जी आता अधिक संगणक केंद्रीत आहेत अशी विशिष्ट सॉफ्टवेअर आहेत जिथे आपण आपला स्वतःचा प्रोग्राम लिहू शकता किंवा आपला स्वतःचा प्रयोग डिझाईन करू शकता तर ही एक साधने तंत्र आहेत जी मानस शास्त्रज्ञांनी एक किंवा इतर मानवी घटना समजून घेण्यासाठी वापरली आहेत त्यातून मानसिक आधार अगदी सहजपणे समजू शकते या सर्व पद्धती विस्तृतपणे वापरल्या जातात आणि शेवटी चर्चा केल्या नुसार त्यांचे फायदे आहेत आणि त्यांच्या काही मर्यादा आहेत आणि म्हणून जेव्हा आपण साहित्य वाचता तेव्हा आपल्या लक्षात येईल की काही अभ्यास एक पद्धत वापरतात काही अभ्यास इतर पध्द्तीचा वापर करतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण वापरत असलेल्या पद्धतीची पर्वा न करता आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानाची पर्वा न करता मुळात आपण विविध घटकांच्या परस्पर क्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात ज्यांना येथे चले असे म्हणतात आणि म्हणूनच आपण प्रक्रियेचे विश्लेषण करता विचार प्रक्रिया वर्तन प्रक्रिया मानसिक प्रक्रिया हे सर्व मानस शास्त्रातील पद्धतींबद्दल आहे सूचक शब्द पद्धती निरीक्षण केस स्टडी निरीक्षणे सह संबंध संशोधन प्रायोगिक संशोधन मेडीटेशन मॉडरेशन